नमस्कार तर आपण मागील सत्रात मेसनच्या नियमाबद्दल चर्चा करत होतो तर आपण त्या चर्चेपासून पुढे चालू करूयात आजच्या सत्रामध्ये आपण स्टेट इक्वेशन देखील पाहू तर मग आपण मागील सत्रात ज्या मेसनच्या नियमांवर चर्चा करत होतो ते प्रथम पाहुया तर आपण मेसनच्या नियमांबद्दल चर्चा केली की हा फॉर्म्युला एस मेसन यांनी निर्माण केला होता जेव्हा त्यांनी सिग्नल फ्लो ग्राफ ग्राफमधून लिहिले जाणारे सायमल्टेनियस इक्वेशन संबंधीत केले सिग्नल फ्लो ग्राफमध्ये स्पर्श न करणार्या लूपच्या अस्तित्त्वाचे एस मेसन यांनी दिलेल्या या सूत्रांची जटिलता वाढवते परंतु असे काय होते जे सामान्यत रीअल टाइम मध्ये आपण पहात असलेल्या बहुतेक सिस्टममध्ये नॉन टच लूप नसतात तर अशा प्रकारच्या सिस्टमसाठी मेसनच्या नियमांचा वापर करणे सुलभ आहे आणि त्या सिस्टमसाठी आपल्याला असे आढळले आहे की ब्लॉक डायग्राम रिड्युस करण्यापेक्षा मॅसनचा नियम वापरणे सुलभ आहे तर मग पाहूया मेसनचा नियम काय होता जर C आउटपुट असेल आणि R इनपुट लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल तर सिस्टमच्या ट्रान्सफर फंक्शनचे रिप्रेझेंटेशन CR असे केले जाऊ शकते जे मेसनच्या नियमांच्या मदतीने मूल्यांकन केले जाऊ शकते GCRkTkk जेथे ∑ समेशन k फॉरवर्ड पाथची संख्या Tk kth फॉरवर्ड पाथ गेन 1 loopgainsnontouchingloopgainstakentwoatatime nontouchingloopgainstakenthreeatatime nontouchingloopgainstakenfouratatime kTheforthatpartofthesignalflowgraphwhichisnon touchingwiththekthforwardpath तर हा नियम आहे जो मेसनने दिलेला आहे एका उदाहरणाच्या मदतीने आपण हा विशिष्ट नियम कसा लागू करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर एक उदाहरण घेऊया जर सिग्नल फ्लो ग्राफ असा आहे तर येथून आपल्याकडे Rs इनपुट आणि नंतर आपल्याकडे Cs असे आऊटपुट मिळेल आणि ट्रान्स्फर फंक्शन् या सेटसाठी Y1 सारखे असतील तर Z2 कडे एक लूप असेल जो V1 असेल तुमच्याकडे Y3 हा आणखी एक लूप असेल जो Z2 व नंतर हे Y3 असेल मग Z4 आणि हे युनिटी गेन ट्रान्सफर फंक्शन आहे तर हा सिग्नल फ्लो ग्राफ आहे आणि आपल्याला जर पहिली गोष्ट शोधायची असेल तर ती म्हणजे फॉरवर्ड पाथ गेन म्हणूनच जर आपण या विशिष्ट सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये पाहिले तर आपल्याकडे फक्त एकच फॉरवर्ड पाथ असेल दुसरा कोणताही फॉरवर्ड पाथ उपलब्ध नाही तर फॉरवर्ड पाथ गेन मिळवणे म्हणजे Y1 नंतर Z2Y3Z4 घेणे इतकेच आहे जेणेकरून दिलेल्या सिग्नल फ्लो ग्राफसाठी हा फॉरवर्ड पाथ गेन मिळेल आता आपल्याकडे किती इंडिव्हिजवल लूप आहेत हे शोधणे आवश्यक आहे तर येथे आपल्याकडे तीन इंडिव्हिजवल लूप असतील ते इंडिव्हिजवल लूप काय आहेत तर प्रथम Y1Z2 असेल दुसरे Z2Y3 व तिसरा Y3Z4 असेल तर हे तीन इंडिव्हिजवल लूप आपल्याला सापडतील आता आपल्याला नॉन टचिंग लूपची जोडी शोधणे आवश्यक आहे जर आपण या विशिष्ट सिग्नल फ्लो ग्राफमध्ये पाहिले आणि आपण फक्त लूप्स काढले तर तेथे तुम्हाला तीन लूप्स दिसतील जेणेकरून हे Z2 Y1 Y3 Z2 आणि Z4 Y3 असेल त्यामधून आपण मधला एक काढला तर आपल्याला दोन लूप मिळतील जे एकमेकांना स्पर्श करत नाही तर अशा प्रकरणात नॉन टचिंग लूपची व्हॅल्यू ट्रान्सफर फंक्शन्सच्या बरोबरीची असेल जी आपण पुढच्या स्लाइडमध्ये लिहुया तर नॉन टचिंग लूपचे एकूण गेन Z2Y1 गुणिले Y3Z4 होईल व मायनस मायनस प्लस होईल आणि आपल्याला Z2Y1 गुणिले Y3Z4 असेल तर जेव्हा आपल्याकडे दोन नॉन टच लूप असतील तेव्हा आपल्याला हे मिळेल आता आपल्याला इतर नॉन टचिंग लूप शोधण्याची आवश्यकता आहे म्हणूनच जर आपण हा सिग्नल फ्लो ग्राफ पाहिला तर असे दिसेल की तिथे कोणतेही नॉन टचिंग लूप दिसणार नाही याचा अर्थ असा नाही की या विशिष्ट सिग्नल फ्लो ग्राफमध्ये आपण पाहू शकतो अशा तीनपेक्षा जास्त नॉन टच लूप नाहीत तर या सिग्नल फ्लो ग्राफमध्ये तीन किंवा चार नॉन टचिंग लूपचा सेट उपलब्ध नाही शेवटी आपण लिहू शकतो असा डेल्टा म्हणजे 1 मायनस समेशन ऑफ इंडिव्हिजवल लूप म्हणून आपण चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला मिळालेले इंडिव्हिजवल लूप गेन असे आहे तर मग आपण काय लिहू शकतो आपण Z2Y1 Z2Y3 Z4Y3 घेऊ शकतो जे आपल्याला या विशिष्ट इंडिव्हिजवल लूपमधून मिळतील आणि मग आपल्याकडे दोन नॉन टचिंग लूपचे सेट असतील तर हे Y3Z4 गुणिले Z2Y1 होईल डेल्टाचा एक भाग म्हणून आपल्याला हे मिळेल पुढे आपल्याला पहावे लागेल कि आपण किती लूप शोधू शकतो जे फॉरवर्ड पाथला स्पर्श करत नाही जर आपण विशिष्ट फॉरवर्ड पाथ पहिला तर आपणास सिग्नल फ्लो ग्राफमध्ये दिसत असलेले तीनही लूप फॉरवर्ड पाथला स्पर्श करत आहेत तर त्या बाबतीत आपण काय लिहू शकतो आपण डेल्टा 1 लिहू शकतो कारण आपल्याकडे फक्त एक फॉरवर्ड पाथ आहे जो कि 1 च्या बरोबर आहे कारण आपल्याकडे असा कोणताही लूप नाही जो फॉरवर्ड पाथला स्पर्श करत नाहीत तर आता आपण काय करू शकतो आपण आता CsRs असलेल्या संपूर्ण सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन असे कंपाईल करू शकतो आपण काय लिहू शकतो आता आपण Tk गुणिले डेल्टा k लिहू शकतो तर आपल्याकडे Y1Z2 गुणिले Y3Z4 मध्ये कोणता फॉरवर्ड पाथ आहे डेल्टा k1 आहे तरीही असे आहे की आपण 1 च्या बरोबरीने लिहू शकतो किंवा ते तसेच राहील डिनोमिनेटरमध्ये आपण डेल्टाचे मूल्य लिहा तर डेल्टाचे मूल्य काय आहे डेल्टा 1 Z2Y1 Z2Y3 Z4Y3 Z2Z4Y1Y3 असेल तर हे ट्रान्सफर फंक्शन आहे जे आपण मेसनचा नियम लागू करता तेव्हा आपल्याला सिग्नल फ्लो ग्राफवरुन मिळेल तर मी आशा करतो की आपण आता इतर सिग्नल फ्लो ग्राफसाठी ट्रान्सफर फंक्शन शोधण्याशी संबंधित मोजणी करू शकतो आता फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन बद्दल बोलू आणि त्याला स्टेट समीकरण म्हणून संबोधू का ती संकल्पना समजून घेऊया तर nth ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन n फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन मध्ये डिकंपोझ केले जाऊ शकते तर हाय ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन पेक्षा फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशनचे निराकरण करणे सोपे आहे फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन कंट्रोल सिस्टमच्या विश्लेषणात्मक अभ्यासामध्ये वापरली जातात आता आपण एक सॅम्पल डिफरेन्शियल इक्वेशन घेऊया जे आपण पाहिलेले सामान्य समीकरण आहे आपण सिरीज RLC सर्किट आणि एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स कनेक्ट केल्याबद्दल चर्चा केली आपण RitLdidt1Cidte लिहू शकतो जिथे R रेसिस्टन्स L इन्डक्टन्स C कॅपेसिटन्स आहे i नेटवर्कमध्ये विद्यमान करंट आणि e अप्लाइड व्होल्टेज आहे तर या प्रकरणात e फोर्सिन्ग फंक्शन आहे आणि t काय आहे t इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि आपण हे असे गृहीत धरुयात कि करंट हे डिपेंडंट व्हेरिएबल किंवा माहित नसलेले आहे जे आपल्याला हे डिफरेन्शियल इक्वेशन सोडवून शोधायचे आहे आता समजा x1titdt आणि x2tdx1dtit नंतरचे पूर्वीचे समीकरण म्हणजे RitLdidt1Cidte खालील दोन फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन मधे डिकंपोझ केली जातात x2tdx1dt dx2dt 1LCx1t RLx2t1Let तर सर्वसाधारणपणे आपण हे मुद्दे लिहू शकतो ज्याची आपण नुकतीच चर्चा केली आपण त्यास nth ऑर्डर सिस्टमसाठी वाढवू शकतो जेणेकरुन आपण काय लिहू शकतो dnydtnan 1dn 1ydtn 1 a1dytdta0ytft मग आपण काय करू आपण असे गृहीत धरू शकतो कीa0 a1 an 1 हे y चे घटक नाही मग आपण काय करू शकतो आपण बदलु शकतो x1tyt x2tdydt xntdn 1ydt तर जेव्हा आपण स्वतंत्र घटकांचे व्हेरिएबल म्हणून रिप्रेझेंट करता या समीकरणाच्या साहाय्याने आपण सहजपणे लिहू शकतो की dx1dtx2t dx2dtx3t dxndt a0x1t a1x2t an 2xn 1t an 1xntf आपण त्यांना या विशिष्ट इक्वेशन मध्ये ठेवले आहे आणि आपण ते सहजपणे इतर घटकांचा सारांश म्हणून dxndt लिहू शकतो तर शेवटचे इक्वेशन जे आपल्याला प्राप्त होते ते उर्वरित टर्मला सर्वात हाय ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज टर्म्सच्या समीकरण सोबत इक्वेट करून प्राप्त होते तर आपल्यास फर्स्ट ऑर्डर समीकरणाचा सेट मिळेल जो आपल्यास x1 x2 ते xn असे परिभाषित केलेले व्हेरिएबल्स आपण स्टेट व्हेरिएबल म्हणून संबोधतो आपण त्यांना स्टेट व्हेरिएबल का म्हणतो कारण आधी आपण सिस्टमचे स्टेट म्हणजे काय आहे ते हे समजून घेऊया सिस्टमचे स्टेट काय आहे हे सिस्टमच्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती संदर्भित करते आता डायनॅमिक सिस्टम चे मॉडेल सेट करण्यासाठी स्टेट व्हेरिएबलचा सेट आणि समीकरणे सेट करणे सोयीचे आहे येथे जर आपण x1 x2 xn सारखे परिभाषित केलेले व्हेरिएबल पाहिले तर आपल्या लक्ष्यात येईल कि मुळात ते व्हेरिएबल आहेत मागील समीकरण परिभाषित करता ते nth ऑर्डर सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल आहेत आणि फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन म्हणजे स्टेट इक्वेशन आता स्टेट व्हेरिएबलची व्याख्या काय आहे तर स्टेट व्हेरिएबलने खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत म्हणून कोणत्याही सुरुवातीच्या काळात t t0 स्टेट व्हेरिएबल x1x2xnसिस्टमच्या सुरुवातीच्या अवस्था परिभाषित करतात एकदा t 0 पेक्षा जास्त वेळ सिस्टमचे इनपुट आणि नुकत्याच परिभाषित केलेल्या आरंभिक स्टेट्स निश्चित केल्या असतील तर स्टेट व्हेरिएबलने सिस्टमच्या भावी वर्तनाची पूर्णपणे व्याख्या केली पाहिजे x2 x3 इत्यादी पध्दती तुम्ही पाहिलेल्या व्हेरिएबलच्या रुपात मागील व्हेरिएबलची डेरीवेटीव्ह परिभाषित करतात त्याद्वारे आपण सिस्टमची कार्यप्रदर्शन निश्चित करू शकतो जी सिस्टमची वर्तमान किंवा भविष्यातील स्थिती आहे म्हणूनच यांना स्टेट व्हेरिएबल्स म्हणून संबोधले जाते आता सिस्टमचा स्टेट व्हेरिएबल हा व्हेरिएबलचा किमान सेट म्हणून परिभाषित केला जातो जो x1 ते xn असा आहे की या व्हेरिएबलचे ज्ञान कोणत्याही वेळी उदा t0 आणि t0 ला अप्लाइड इनपुट वरील माहिती कोणत्याही t t0 या वेळेत सिस्टमची स्थिती निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत म्हणून जर आपल्याकडे t 0 ला या स्टेट व्हेरिएबलशी संबंधित माहिती असेल तर आपण या स्टेट व्हेरिएबल्सच्या मदतीने t 0 पेक्षा मोठे सिस्टम स्टेटस निश्चित करू शकतो स्टेट स्पेस फॉर्ममध्ये हे n स्टेट व्हेरिएबल आपण त्यास xtAxtBut असे परिभाषित करू शकतो जेव्हा आपण या स्लाइडमध्ये नुकतीच पाहिली गेलेली सर्व समीकरणे संकलित करतो तेव्हा आपण त्यांना xtAxtBut या मॅट्रिक्सच्या रूपात रिप्रेझेंट करू शकतो xt स्टेट व्हेक्टर आहे xn uइनपुट व्हेक्टर आहे जर तेथे n इनपुट व्हेरिएबल्स असतील तर इनपुट वेक्टर खालील प्रमाणे असेल utu1 u2 up आता कोइफिसिएंट्स म्हणजे काय तर कोइफिसिएंट्स मॅट्रिक्स A आणि B आपण असे परिभाषित करू शकतो Aa11 a12 a1n a21 a22 a2n ⋮⋱ an1 an2 ann n×n Bb11 b12 b1p b21 b22 b2p ⋮⋱ bn1 bn2 bnp n×p आता आउटपुट इक्वेशन बद्दल चर्चा करू सिस्टमचे आउटपुट म्हणजे मोजमाप करता येईल असा व्हेरिएबल परंतु स्टेट व्हेरिएबल ही आवश्यकता नेहमीच पूर्ण करतील असे नाही त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ या उदाहरणार्थ इलेक्ट्रिक मोटरच्या बाबतीत बघितले तर स्टेट व्हेरिएबल्स हे वइण्डिंग करंट किंवा रोटर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट सारखे असू शकतात तर हे मोजण्यायोग्य परिमाण आहेत म्हणून हे व्हेरिएबल्स आउटपुट व्हेरिएबल म्हणून पात्र होऊ शकतात याउलट जर इलेक्ट्रिक मोटरच्या बाबतीत मॅग्नेटिक फ्लक्स देखील स्टेट व्हेरिएबल असेल तर आपण आउटपुट व्हेरिएबल म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स घेऊ शकत नाही कारण आपण कोणत्याही ऑपरेशनद्वारे थेट मॅग्नेटिक फ्लक्स मोजू शकत नाही म्हणूनच मॅग्नेटिक फ्लक्स आउटपुट व्हेरिएबल होण्यासाठी पात्र नाही आता सर्वसाधारणपणे आपण या स्टेट व्हेरिएबलचे अल्जेब्रिक कॉम्बिनेशन म्हणून आउटपुट व्हेरिएबल लिहू समजा आपण आत्ताच ज्या सिस्टमचे वर्णन केले आहे ती dnydtnan 1dn 1ydtn 1 a1dytdta0ytft तरyt आउटपुट म्हणून नियुक्त केले गेले असेल तर आउटपुट इक्वेशन ytx1t आहे तर तुम्ही असे खालील प्रणाम लिहू शकतो yty1 y2 yq CxtDu Cc11 c12 c1n c21 c22 c2n ⋮⋱ cq1 cq2 cqn Dd11 d12 d1p d21 d22 d2p ⋮⋱ dq1 dq2 dqp तर आतापर्यंत आपण काय केले आपण स्टेट व्हेरिएबलचे मुद्दे आणि व्याख्या आणि लिनिअर कंटीन्युअस डेटा आणि डिस्क्रिट डायनॅमिक सिस्टम चे स्टेट समीकरण यांचे सादरीकरण केले आहे आपण लिनिअर सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन प्राप्त करण्यासाठी ब्लॉक डायग्राम आणि सिग्नल फ्लो ग्राफ पद्धती देखील वापरल्या आहेत आता पुढील सत्रात आपण काय करू आपण स्टेट समीकरणाच्या मॉडेलिंगमध्ये विस्तारित करण्यासाठी सिग्नल फ्लो ग्राफची संकल्पना वापरु आणि ते परिणाम आपण स्टेट आकृत्यामध्ये वापरू स्टेट व्हेरिएबल फॉर्म्युलेशनची मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे लिनिअर आणि नॉन लिनिअर सिस्टम टाइम इनव्हेरियंट आणि टाईम व्हेरियंट सिस्टम आणि सिंगल व्हेरिएबल आणि मल्टीव्हिएबल सिस्टम एकत्रित पद्धतीने मॉडेल केले जाऊ शकते दुसरीकडे ट्रान्सफर फंक्शन केवळ लिनिअर टाइम इनव्हेरियंट सिस्टमसाठीच परिभाषित केले जाते तर यासह आपण आपले आजचे चर्चा सत्र थांबू शकतो आपण आपली मल्टि व्हेरिएबल सिस्टम मॉडेलिंग करण्यास जेव्हा सुरूवात करू तेव्हा आपण आपली चर्चा चालू ठेऊ जेथे आपल्याला मल्टिपल इनपुट आणि मल्टिपल आउटपुट दिसेल आणि मॉडेलच्या संचाचे विश्लेषण कसे केले ते पाहू धन्यवाद